सर्वांना नमस्कारशेवटच्या वर्गातआपण पाहिले कि जर बुलियन क्रिया दिलीती कशी रूपांतरित करायचीत्यातून सत्य सारणी कशी मिळवायचीआणि आपण हे सुद्धा पाहिले कि बुलियन क्रिया कशी कार्यान्वित करावीआणि बुलियन बीजगणित हे बुलियन अभिव्यक्तीसुलभ करण्यासाठी आणि त्यामधून कमी केलेली अभिव्यक्तीकशी मिळवायची हे सुद्धा पाहिले आणि आपण शॅनॉनच्या विस्तार प्रमेयांवर देखील चर्चा केली आहे आणि आजच्या वर्गातआपण मिनटर्म आणि मॅक्सटर्म सुद्धा सत्य सारणीचे प्रमाणभूत सादरीकरण पाहू आणि आपण प्रमाणभूत सादरीकरनाची त्याची दोन स्तरीय अंबलबजावणी कशी करता येईल ते पाहू आणित्याचबरोबरआपण बहुस्तरीय अंमलबजावणीबद्दल चर्चा करू आणि आपण सकारात्मक आणि नकारात्मक तार्किकतेसह शेवट करू तरशेवटच्या वर्गातआपण शॅनॉनच्या विस्तार प्रमेयच्या नेस्टेडआवृत्तीसह समाप्त केले आहे आणि आपण दोन चलीयसमस्येवरती आलो आहोत आणि अभिव्यक्तीजर ते x आदिक x प्राईम y असेलआपण ते फक्त उदाहरण म्हणून घेतले आहे तर आपण या क्षणी त्याकडे पाहू शकत नाही तर ही सत्य सारणी आहे आणि ही विशिष्ट सत्य सारणी आहे आणि आपण पाहू शकतो कि तेथे अशा ४ संज्ञा आहेत आणि शॅनॉनच्या विस्तार प्रमेयापासून १ शी संबंधित ज्या संज्ञा आहेतजर आपण फक्त तुलना केली तर या संज्ञा आहेत Fxy x x' y Fxy x' F०० x' F०१ x F१० x F११ x' y x y' x y आणि हे तेथे आपण तयार केलेल्या अंतिम अभिव्यक्तीमध्ये होते तरयास गुणाकाराच्या संज्ञा म्हणतात आणि ज्या शेवटी एकत्र केल्या जातात ठीक आहे AND संज्ञा जी शेवटी AND केली आहे ठीक आहे तर येथे एक मजेशीर गोष्ट म्हणजे येथे फक्त एक आहे ज्याची प्रक्रिया प्राप्ती१ आहेज्याचा या बेरीज प्रक्रियेमध्ये किंवा OR प्रक्रियेमध्ये विचार केला जातो ज्यामध्ये ० आहे ते वगळले आहे ठीक आहे आणि आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे जर आपण x y संयोग पाहिला तर जेव्हा x आणि y दोघेही ० असतील बरोबरतर संबंधित संज्ञा x प्राईम आणि y प्राईमआहे ठीक आहे आणि ० १ जर x बरोबर ० असेल तर हे x प्राइम आहे आणि हे y आहे हे y फक्त आपणास सापडलेली पुरकयुक्त नसलेली आवृत्ती आहे तर x हे एक आहे आणि y हे ० आहे हे x आणि y प्राइम आहेआणि हे दोघेही एक आहेत हे दोघेही पुरकयुक्त नाहीत तर या आपणास मिळणाऱ्या संबंधित संज्ञा आहेत ज्यांना दोन चल समस्येमध्ये किमानसंज्ञा म्हणतात तर ही किमानसंज्ञा किंवा मूलभूत उत्पादनकिंवा काही प्रमाणित उत्पादन म्हणजे दुसरे काही नसून सर्व चल समाविष्ट असणारी उत्पादन संज्ञा आहे ठीक आहे तर हे x येथे असणारी किमानसंज्ञा नाही बरोबरपरंतु x प्राईम y ही किमानसंज्ञा आहे कारण त्यात सर्व चल समाविष्ट आहेत हे पूरक आवृत्ती किंवा पूरक नसणाऱ्या आवृत्तीमध्ये असू शकते प्राईमअसू शकते किंवा प्राईम नसू शकते ठीक आहेत्याचा काही फरक पडत नाहीपरंतु त्या तेथे आहेत तर तुम्ही पाहु शकता की या दोन चल समस्येसाठी तेथे अशा ४ किमानसंज्ञा आहेत हे x प्राइम y प्राइम x y प्राइम आणि xy आहे आणि आपण काय करतो आपण फक्त सोयीसाठी आपण त्यांना m0 m१ m२ m३ वापरून देखील संज्ञा करतो या x y मूल्यांच्या समतुल्य दशांशावरून हे सफीक्स ०१२३ येतात तर ० ० आपल्यास माहीत असलेले दशांश समतुल्य हे 0 आहे ०१ हे १ आहे १ ० हे २ आहे आणि १ १ हे ३ आहेम्हणूनच m0 m१ m२ m३ अशा प्रकारे त्याचा उल्लेख केला आहे आणि शेवटी आपल्याकडे असलेल्या प्रक्रिया प्राप्तीमध्ये १ मिळालेल्या सर्व किमानसंज्ञाघेऊन ही प्रक्रिया प्राप्त झाली आहे आपल्याला हे लक्षात येते ठीक आहे तर ते दोन चलउदाहरण होते तीन चल करीता आपण काय करू तर आपल्याकडे संबंधित किमानसंज्ञा असतील किमानसंज्ञेमध्ये तीनही चल असण्याची शक्यता आहे आणि तीन चलसह ८ शक्यता आहेत तर ० ० ० आहे ठीक आहेइनपुटमध्ये या संयोजनासाठीकिमानसंज्ञा x प्राईमy प्राईम z प्राईम आहेत हे सर्व जेथे जेथे 0 असतील तेथे संबंधित संज्ञा प्राईमअसेल ० ० १ हे x प्राइम आहेहे y प्राईमआहे हे z आहे कारण z हे १ इतके आहेतर z हे प्राईम नाही किंवा पूरक नाहीतर त्या प्रकारे आपण तेथे जाऊ जेव्हा ते सर्व १ असतील हे x y z आहे आणि संबंधित संकेतशब्द m0 m१ m२ संज्ञेच्या स्वरूपात m७ पर्यंत जाते जे या जागेचे दशांश समतुल्य आहे ठीक आहे तरआपण आधीच नोंद केले आहे की बायनरी समतुल्य १ १ १ आहे हे ठिकाण मूल्य ४ आहे ठीक आहेया स्थानाचे मूल्य २ आहेया जागेचे मूल्य १ आहे तरजर या प्रत्येक बाबतीत येथे १ २ आणि ४ ने गुणाकार केला असेल तर ४ आदिक २ आदिक १ हे आपले ७ आहे या प्रकरणात ४आदिक २तर हे ४ आहेहे आदिक २ आहे आणि या ० चा १ सोबत गुणाकार केला आहे तरहे ६ आहे तरहे m६ आहे ठीक आहे तरअशाप्रकारे आपल्याला दशांश समतुल्य मिळते आणि संबंधित संकेतशब्द येथे सादर केले ठीक आहे Fxyz x y x z आणि जर आपण या विशिष्ट सत्य सारणीकडे पाहिले तर ही सत्य सारणी आपण आधी पाहिली आहे परंतु येथे आपण दिलेली सत्य सारणी बघत आहोतत्यास संबंधित बुलियन अभिव्यक्तीमध्ये आपण कसे रूपांतरित करीत आहोत येथे आपण अभिव्यक्तीबद्दल बोलत आहोत ज्यास किमानसंज्ञा मिळाल्या आहेत तर सर्व एक असणाऱ्या संज्ञेकडे आपण पाहू तरया संज्ञा आहेतज्या एकदा १२३४५ आहेत तरतेथे ५ किमानसंज्ञा असतील ज्या संबंधित अभिव्यक्ती मिळविण्यासाठी एकत्रित केल्या जातील बरोबर तरहे असे आहे जिथे पहिली संज्ञा x ही ० आहे y आणि z हे १ आहेत ज्यासाठी किमानसंज्ञा निर्माण केली आहे तरहे x प्राईमआहे कारण हे ० आणि y z आहे म्हणून x प्राईम y z आहे जे तुम्ही पाहत आहात यापुढे x बरोबर १ आहे तर x ते x असेल तर नंतर y हे ० आहे आणि z हे ० आहे y प्राईम z प्राईम आहे तर x y प्राईम z प्राईमआहे तरअशा प्रकारे तुम्हाला पाचही संज्ञा मिळतील आणि या पाच संज्ञा आपण m३ m ४ m५m ६ आणि m७ आहेत आपण येथे असे करता आणि अधिक संक्षिप्त सादरीकरणासाठी सिग्मा समाकलन चिन्ह वापरू शकता जिथे m हे लहान m आणि ३ ४ ५ ६७ किमानसंज्ञादर्शविते तर ही संबंधित दशांश समतुल्य ठिकाणे आहेत जी शेवटी आपणच एकत्रित केली आहेत आणि याला औपचारिक स्वरूप म्हणतात बरोबर आणि आपल्याकडे सामान्य SOP स्वरूप देखील असू शकते जे आपण सांगितल्याप्रमाणे x आदिक yz आहे त्याला औपचारिक स्वरूप म्हणत नाहीत जेव्हा सर्व चल अस्तित्त्वात असतात आपण किमानसंज्ञेवरती येतोतेव्हा त्यास औपचारिक स्वरूप सादरीकरण म्हणतात तर ही तुम्हाला माहिती असलेल्या गुणाकार प्रकारची बेरीज आहेजे सत्य सारणीचे सादरीकरण करते Fxyz x'yz xy'z' xy'z xyz' xyz Fxyz m3 m4 m5 m6 m7 Fxyz ∑ m३ ४ ५ ६ ७ आणि आपल्याकडे बेरीजचा गुणाकार त्याची दुहेरी आवृत्ती असू शकते तर त्यासाठी वापरल्या जाणार्या संज्ञेला कमाल संज्ञाम्हणतात ठीक आहे तर या कमाल संज्ञा कशा तयार आणि नियुक्त केल्या जातात तर पुन्हा एकदा आपण आपल्याकडे असलेल्या शॅनॉनच्या विस्तार प्रमेयाच्या दुहेरी स्वरूपाने गेला ठीक आहेतर जर तुम्ही आपल्याकडे अगोदर असणारी ही प्रक्रियाजी आपण नुकतीच वापरली आहे ती वाढविली Fxy x' y' F१ १ x' y F१ ० x y' F० १ x y F० ० १ x y x y तर जर आपण या विशिष्ट सत्य सारणीसाठी आपण त्याचा विस्तार करत राहिल्यास x आदिक x प्राईम y आहे बरोबरआणि नंतर आपल्याला सर्व वैयक्तिक संज्ञा माहित आहेतआणि आपण त्यास त्याऐवजी येथे आणालफक्त आपणास माहित आहे की F00 हे ० आहेआणि उर्वरित संज्ञा गणनेनुसार १ होत्या आणि नंतर जेव्हा तुम्ही हे करता सर्व वैयक्तिक संज्ञा आपण १ व्युत्पन्न करता आणि केवळ शेवटच्या वेळी ० व्युत्पन्न होते तर ० आदिक x आदिक y आणि उर्वरित संज्ञा फक्त १ आहेत ठीक आहेजे तुम्हाला x आदिक y देते तर हे आहे जे आपणास शॅनॉनच्या विस्तार प्रमेयातून नेस्टेड आवृत्तीपासून प्राप्त होते ही दुहेरी आवृत्ती आहे ठीक आहेतर तुम्ही पाहू शकता आणि संबंधित सत्य सारणी हे केवळ एकाच स्थानाशी संबंधित आहे जे ० आहे आणि कमालसंज्ञा व्याख्येसाठीजिथे जिथेही 0 असते तिथे आपण ते पूरक नसलेलेअप्रमाणित म्हणून घेतो आणि जेव्हा जेव्हा तेथे १ असते तेव्हा आपण ते पूरक म्हणून घेतो तर हा फरक आहे किमानसंज्ञाआणि कमालसंज्ञापदनामांदरम्यान महत्वाच्या फरकाची आपणास नोंद घ्यावी लागेल आणि अर्थातच ही बेरीज संज्ञा आहे तरतिथे दोन चलमध्ये OR चिन्ह आहे दुसर्या बाबतीत दोन चलमध्ये तिथे AND चिन्ह गुणाकार चिन्ह होते तर हा महत्त्वाचा फरक आहे तरआपण पाहतो की दोन चलसाठी ही ४ संभाव्य प्रकरणे आहेत जिथे सर्व अक्षरेसर्व चलआहेत आणि संज्ञा ० ० x आदिक y० १ x आदिक y प्राईम१ ० x प्राईमआदिक y कारण हे १ आहेहे x प्राईमआहे x हे १ आहे त्यामुळे हे x प्राईम y हे ० आहे यामुळे ते y आहे ठीक आहे१ १ हे x प्राईमआदिक y प्राईमआहे जर ते १ असेल तर मी म्हटल्याप्रमाणे ते एक प्राइम असू शकतेआणि जर ० असेल तर ते पूरक नसेल ठीक आहे तर व्याख्येवरती येतानाएखाद्या विशिष्ट n चल समस्येमध्ये असलेल्या प्रक्रियेचे सर्व चल असणारी बेरीज संज्ञा ज्यास मूलभूत बेरीज किंवा प्रमाण बेरीज किंवा कमालसंज्ञा म्हणतात ठीक आहे आणि किमान संज्ञेप्रमाणेच आपण देखील M० M१ M२ आणि M३ संबोधित केले आहेजिथे ०१२३ तुम्हाला माहीत असलेल्या दशांश समतुल्यशी संबंधित आहेत तर ० ० हे M० आहेहे M१ आहे आणि असेच पुढे ठीक आहे हे कॅपिटल M कमाल संज्ञा सादर करतेस्मॉल m आपण किमान संज्ञेसाठी वापरले आहे आणि अंतिम अभिव्यक्तीजी आपणास या विशिष्ट सत्य सारणीसाठी विशिष्ट प्रक्रियेसाठी मिळालेल्या कमाल संज्ञेचा गुणाकार घेऊन AND करून मिळतेजिथे 0 असलेली प्रक्रिया प्राप्ती इनपुटचे विशिष्ट संयोजन तयार करतेएक विशिष्ट कमाल संज्ञा निर्माण करते स्पष्ट आहे तर आपण त्याकडे तीन चल उदाहरणांसाठी बघूया ठीक आहे तरहे x y z ते सर्व ० आहेत तरजर हे ० असेलतर ते पूरक नसेलसंपूरकहीन असेल तरसंबंधित कमालसंज्ञा ही x आदिक y आदिक z आहे ठीक आहे ० ० १ हे x y आणि z हे १ आहे तर त्यामुळे तेथे z प्राईमआहेतर x आदिक y आदिक z प्राईमआहे आणि अशाप्रकारे जेव्हा ते १ १ १ आहेआपणास x प्राईम आदिक y प्राईमआदिक z प्राईम मिळाले आहे तर हे तीन चलआहे आपण ते n चलपर्यंत वाढवू शकता आणि स्थानानुसार हे ० ० ० हे दशांश समतुल्य ० आहे० ० १ हे दशांश समतुल्य १ आहे० १ ० दशांश समतुल्य २ आहे तरतुम्हाला कमालसंज्ञा M० M१ M२ ते M७ मिळाले आहेत ठीक आहे xy'z Fxyz M0 M१ Fxyz ∏ M०१२ आपण आधी पाहिलेल्या त्याच सत्य सारणीसाठी जर आपण आठवत असाल तर त्याच सत्य सारणीत आपल्याकडे येथे पाच १ आहेत बरोबर आणि किमानसंज्ञा ३४५६७ आहे आताआपण कमालसंज्ञा वापरुन त्याचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत तरतिथे असलेल्या कमालसंज्ञा ज्यांचा विचार केला पाहिजे किंवा असे स्थान जिथे ० आहेत ठीक आहे तर तेथे तीन ० आहेततीन कमालसंज्ञा तेथे आहेत ज्या शेवटी AND होतील तरआपणास पाहायचे आहे किकशा प्रकारे ही प्रत्येक कमालसंज्ञा सादर केली जाते तर ० ० ० येथील पहिल्या कमालसंज्ञा M० साठी x y z ची ही तीन वेगवेगळी मूल्ये आहेत तरहे दुसरे काही नसून आपले x आदिक y आदिक z आहे x आदिक y आदिक z जे येथे आहे तर पुढील एक म्हणजे x आदिक y आदिक z प्राईमआणि तिसरे x आदिक y प्राईमआदिक z ते ठीक आहे का तरहे तुमचे M० M१आणि M२ आहे आणि अधिक संक्षिप्त सादरीकरण हे हा गुणाकार आहेपाय जे म्हणजेज्याचा अर्थकमाल संज्ञा०१२ चा गुणाकार जे ०१२ तीन कमाल संज्ञांची AND प्रक्रिया आहे ठीक आहे हे स्पष्ट आहे का तर याला औपचारिक सादरीकरण देखील म्हणतात कारण सर्व चल सर्व कमाल संज्ञा सामील आहेत आता एक विशिष्ट रूप दिल्यास मी त्यामधून दुसरे रूप मिळवू शकतो म्हणून आपण पाहिलेली उदाहरणे पहिल्या उदाहरणात आपण पाहिले होते की तिथे तीन एक होते आणि एक शून्य होते आणि किमान संज्ञा सादरीकरणासाठी SOPहे आपणास मिळाले आहे आणि कमाल संज्ञा सादरीकरणासाठी तेथे फक्त एक संज्ञा होती म्हणूनच आपण ते लिहू शकता आपण फाय हटवू शकता ते M० आहे तरजर तुम्ही ते पाहिले तर तुम्हाला माहीत असलेल्या दशांश समतुल्य ०१२३ असलेल्या संज्ञेमध्ये ४ संज्ञा आहेत तर जर तीन येथे गेले तरसंपूर्ण संचातील उर्वरित एक अन्य प्रकरणात आहे तर जर किमान संज्ञेमध्ये १ २३ असेल तर कमाल संज्ञेमध्ये ० असेल Fxy x x' y ∑ m१२३ ∏ M० पुढील उदाहरणात आपण पाहिले आहे कीकिमान संज्ञेमध्ये३४५ ६७ आहे आणि कमाल संज्ञेमध्ये ०१२ आहे तरतीन चल समीकरणासाठी० ते ७ आठ शक्यता आहेत म्हणून जर ५ तेथे किमान संज्ञेत घेतले तर तेथे सादरीकरण आहे SOP तरउर्वरित तीन आहे POS स्वरूप बेरीज स्वरूपाचा गुणाकार वापरून उर्वरित तीन कमाल संज्ञा आधारित सादरीकरणामध्ये घेतले जातात तर संपूर्ण संच वजा एक विशिष्ट स्वरूपाचे सादरीकरणसंबंधित दशांश समतुल्य ठिकाणे जे काही असतीलतर उर्वरित भाग अन्य स्वरूपासाठी जातीलतर त्या मार्गाने आपण त्वरित एका रूपातून दुसर्या रुपात रूपांतरित करू शकतो Fxyz x y x z ∑ m३४५६७ ∏ M०१२ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत झालेल्या चर्चेतून आपण निरीक्षण करू शकतो कि पहिल्या उदाहरणातमाफ करादुसऱ्या उदाहरणात Fx y z किमान संज्ञा ३ ४ ५६७ आहेत तर जर आपण Fx y z चे पूरक भाग घेतले आपल्याकडे जे काही आहे ठीक आहे जेथे जेथे ० होते तेथे १ सादर करेलआणि जेथे जेथे १ होते तेथे ० सादर करेल तर F प्राईम x y z जे आपल्या Fx y z चे पूरक आहे जे आपल्याजवळ होतेत्यामध्ये किमान संज्ञा०१२ असेल तर हे SOP स्वरूपात या तीन कमाल संज्ञांची बेरीजजे आपल्याला सत्य सारणीमध्येपरिभाषित केलेल्या मार्गाने Fx y zचे पूरक देत असेल तर आपण या मार्गाने लिहू शकता m० आदिक m१ आदिक m२ तर F प्राईम x y z पासून आपणास Fx y zकसे मिळू शकेलतुम्ही फक्त त्याचे पूरकघ्या बरोबर जर आपण F प्राईम x y z चे पूरक घेतलेम्हणजे दुहेरी व्युत्क्रम करणेजे तुम्हाला माहीत असलेल्या प्रक्रियेसारखेच आहे तर ते काय आहे m० आदिक m१ आदिक m२ त्याचे पूरकघेऊठीक आहे तर डी मॉर्गनच्या प्रमेयानुसारहे m० प्राइम जे m१ सोबत AND केले आहे जे m२ प्राईमसोबत AND केले आहे ठीक आहे F'xyz ∑ m०१२ m0 m१ m२ Fxyz F'xyz' m0 m१ m२' m0' m२' आणिआपण या कमाल संज्ञाआधारित सादरीकरणासाठी आधीच नोंद केले आहे सारखीच प्रक्रिया Fxyz - M०येथेआपण नोंदवले आहे की हे M०कॅपिटलM० कॅपिटलM १कॅपिटलM२ आहे तरअशा कोणत्याही सत्य सारणीसाठी आपण पाहू शकता जर तुम्ही हे पुढे वाढविले mi प्राईम mi प्राईमतर m0 प्राईम M०ते परस्पर आहेत तर mi प्राइमहे किमान संज्ञा i स्थानासारखे आहे जर आपण त्याचे पूरक घेतले तर तुम्हाला कमाल संज्ञा मिळते संबंधित कमाल संज्ञा i स्थानामध्ये आहे हा अगदी सोपा संबंध आहे आपण लक्षात ठेवू ठीक आहे Fxyz ∏ M०१२ M0 M१ M२ mi' Mi आताकिमान संज्ञाकिंवा कमाल संज्ञामिळण्यासाठी अभिव्यक्ती दिली बरोबरआपण काय केले आपणास सत्य सारणी मिळत आहे आणि सत्य सारणीवरून आपण x y zकिंवा x y कडे पाहत आहोत जे काही प्रविष्ट चल संयोजन आहे आणि जिथे जिथे तेथे एक आहेत आपणास त्या संयोजनासाठी किमान संज्ञा मिळत आहे आणि एका विशिष्ट पद्धतीने लिहून आणि तसेच कमाल संज्ञा करा तरहा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपल्याला विशिष्ट बुलियन अभिव्यक्तीची सर्व किमान संज्ञा आणि कमाल संज्ञा मिळू शकते हे सत्य सारणी मार्गावर न जाताही ते बीजगणित मार्गाने सुद्धा मिळू शकते तर उदाहरणार्थतेथे हे x आदिक x प्राईमआदिक y आहे ठीक आहे आणि आपणास ते मिळवायचे आहेत या विशिष्ट संज्ञाकिमान संज्ञाम्हणजेच त्या सर्व भिन्न गोष्टी आहेत तर x तुम्ही y आदिक y प्राईम म्हणून लिहू शकता पुरकतेपासून हे x हे एकसोबत AND केले आहे तरएक y आदिक y प्राईम असे लिहू शकता नंतर आपण त्यास केवळ विस्तारित केले म्हणजे AND x y सोबत x सोबत y AND x हे y प्राईमसोबतनंतर आपल्याला ही गोष्ट मिळेल तर हे सर्व आहे सर्व अक्षरेसर्व चल समाविष्ट आहेततर या तीन किमान संज्ञा तुम्हाला मिळाल्या आहेत ठीक आहे तरआपल्याला त्या दिशेने जाण्याची आवश्यकता नाही Fxy x x' y x y y' x' y x' y x y' x y तर त्याचप्रमाणे इतर समस्येसाठी POS समस्या तर x आदिक yतुम्ही x आदिक y z z प्राईम पूरकताहे नुकतेच ० सोबत बेरीज होते० सोबत ORकरूनते अंतिम परिणामामध्ये काही फरक करत नाही तर x आदिक z आपण y आदिक y प्राइम म्हणून लिहू शकता मग आपण वितरण कायदा वापरू शकता तरहे x आदिक y आहे z येथे येत आहे आणि z प्राईम येथे येत आहे आणि दुसर्या बाबतीत x आदिक z ही एक गोष्ट आहे आणि y y प्राईम तरy येथे येत आहे आणि y प्राइम दुसर्या ठिकाणी येईल मग आपण असे म्हणू शकता की तेथे तीन ठिकाणी x आदिक y आदिक z आहे माफ करादोन ठिकाणीत्यापैकी एक ठेवा आणि या तुम्हाला मिळणाऱ्या तीन कमाल संज्ञा M ० १ २ आहेत ठीक आहे तर बीजगणितानुसार देखीलआपण कमाल संज्ञेवर पोहोचू शकता ठीक आहे Fxyz x y x z x y z x z y y' x y z x z y x z y' x y z x y z' x y' z आता या औपचारिक स्वरूपाची अंमलबजावणी अत्यंत प्रमाणित आहे तर SOP स्वरूप आपण फक्त एक उदाहरण पाहू या प्रकरणातआपल्याकडे OR गेट व त्यानंतर AND बँक असेल तरहे उदाहरण आहे जिथे m किमान संज्ञा ३५६७ आहे ठीक आहे तर ते अंतिम बेरजेमध्येअंतिम प्रक्रिया आउटपूटमध्ये ते ORकेले जात आहेत ठीक आहे तर m३ हे A बार B C बरोबर A B C ३ हे ० १ १ आहे ठीक आहे तर A बार B C एक इनपुटआहेजे एक किमान संज्ञा तयार करते यात याद्वारे ५ तयार होते A B C प्राईमने ६ तयार होतेआणि A B C ने ७ तयार होते ठीक आहे आणि अखेरीसहे सर्व OR केले आहेतआणि आपल्याला याची SOP प्राप्ती मिळते याला दोन स्तर म्हणतात ठीक आहेगृहित धरू की चल हे पूरक आणि संपूरकहीन स्वरूपात आहे तर A आणि A बारदोन्हीही इनपुट बाजूस उपलब्ध आहेतअन्यथाफक्त A उपलब्ध असल्यास A बार मिळण्यासाठी आपल्याला दुसऱ्या NOT गेटची आवश्यकता आहे ठीक आहे तर त्या अर्थाने एखादा असा विचार करू शकतो की यामुळे आणखी एक स्तर वाढेल ठीक आहे परंतु येथे समज असा आहे की दोन्ही A आणि A बार इनपुट बाजूला एकाच वेळी उपलब्ध आहेत आणि हे दोन स्तर आहेत एक OR गेट नंतर एक AND बँक आहेत जे SOP च्या अधिकृत स्वरूपात या दोन स्तरीय अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे ठीक आहे POS साठीते समान आहे तरतेथे किती OR गेट आहेत यावरती अवलंबून तेथे बहुप्रविष्ट AND गेट नंतर OR बँक असेल ठीक आहे म्हणून व्यावहारिकरित्या हे जसे मी आधी सांगितले आहे फॅन इनफॅन आऊटFan out या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे जर त्याचे उल्लंघन होत असेल तर आपणास इतर उपाययोजना करावी लागेलं ज्याद्वारे आपल्याला दिसते की गोष्टी क्रमाने व्यवस्थित आहेत तर हे येथे ०३६ आहे बरोबर ० म्हणजे A आदिक B आदिक C तरहे तुमचे A आदिक B आदिक C आहे बरोबर तर३३ हे तुमचे A आदिक B बार आदिक C बार आहे बरोबर हे ठीक आहे का तर० जसे आपण ० ० ० नोंदवले आहेम्हणून जेव्हा जेव्हा तेथे ० असतेतेव्हा ते कमाल संज्ञा निर्मितीसाठी संपूरकहीन असेल तर शेवटी६ हे आपले A बार आदिक B बार आदिक C आहे तरया सर्व आउटपुटची बेरीज केली जाईल माफ करा AND केले जातीलआणि आपणास अंतिम आउटपुट मिळेल तरही सुद्धा दोन स्तरीयअंमलबजावणी आहे आणि बहुस्तरीय अंमलबजावणी काय असू शकते तरआपण येथे तीन स्तरीय अंमलबजावणीच्या उदाहरणाबद्दल चर्चा करतो बरोबर D हे E आदिक सोबत AND केले आहे - AND F E आणि F ची बेरीज तर E आणि F ची बेरीज केली आहेनंतर तेथे हे आहे तर तुम्ही पाहू शकता तेथे तीन स्तर आहेत बरोबर तर ही तीन स्तरीय अंमलबजावणी आहे D E चा विस्तार करून ते दोन स्तरीय अंबालबजावणीमध्ये करता आले असतेआणि माझे म्हणणे आहे की वितरित कायदा आणि D F च्या अनुषंगाने हे फक्त AND केले आहे तर हे आपल्याला दोन स्तर देईलयामुळे आपल्याला दोन स्तरांची अंमलबजावणी झाली असेल ठीक आहे तर SOP आणि POS स्वरूपाच्या प्राप्तीसाठी आपण अनुक्रमे NAND NAND आणि NOR NOR आधारित दोन स्तरीय सर्किट वापरू शकतो हे ठराविक अर्थाने उपयुक्त आहे की हे फक्त एकाच प्रकारचे गेट वापरते ठीक आहे आणि या विशिष्ट संबंधातून हे स्पष्ट होते येथे काय दर्शविले गेले आहे समजा AB CD आणि EF ही SOP प्राप्ती आहे तर या प्रकरणात आपण त्याचे दुहेरी पूरक घेऊ शकता आणि मग डी मॉर्गनच्या प्रमेयवरून आपण पाहू शकता की AB हा AB प्राईम बनतो येथे आपली NAND प्रक्रिया आहेआणि ही CD ची NAND प्रक्रियाही E F ची NAND प्रक्रिया आहे B C D E F A B C D E F " A C E F" आणि अंततः ते सर्व प्रत्येक वैयक्तिक NAND आउटपुट ANDआणि पूरककेले आहेत याचा अर्थ असा आहे कीदुसरी NAND प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात सामील आहे दुसरा टप्पा दुसरा स्तर आणि आपल्याला AND आणि OR ऐवजी समान SOP मिळत आहे हे आहे आपल्याजवळ AND बँकच्या जागी NAND आहे आणि OR गेटच्या जागी दुसरा NAND आहेअंतिम OR गेट ठीक आहे तर याद्वारे फक्त एका प्रकारचे गेट वापरुनआपल्याला फक्त एकच प्रकार मिळणार आहे तर इथे एक उदाहरण आहे तर आपण येथे m ३ पहाल ही एक किमान संज्ञा आहेजी काहीतरी औपचारिक स्वरूप वापरून मिळत आहे ही इतर स्वरूपासाठी देखील वापरली जाऊ शकते जसे की आपण उदाहरण म्हणून दाखविल्यासारखे कोणतेही स्वरूप तर मुळात किमान संज्ञा३ या तुमच्या A बार B आणि C आहेत तर तुम्ही हे आउटपुट येथे पहा ते A बार B आणि C आहेजेणेकरून संबंधित NAND संज्ञा तयार होईल आणि नंतर ती किमान संज्ञा शेवटीनंतर पुन्हा दुसऱ्या NAND गेटसोबतदुसरे NAND गेट तयार होते आणि नंतर तुम्हाला NAND NAND अंमलबजावणी वापरून समान SOP प्राप्त होईल ठीक आहे आणि या उदाहरणांमध्ये आपण संबंधित IC क्रमांक ३ इनपुट ४ इनपुट IC क्रमांक हे ७४१० ७४२० दर्शवित आहोत आणि जर आपल्याला आठवत असेल दोन इनपुट NAND गेटसाठी ते ७४०० आहे जे आपण आधी पाहिले आहे NOR NOR गेटवापरून POS सादरीकरणासाठी समान गोष्ट घडते आणि या प्रकरणात पुन्हा त्याच प्रमाणे मूळ अभिव्यक्ती AB आदिक CD आदिक EF असे कोणतेही उदाहरण आपण घेऊ शकता तर हे OR गेटआहे सुरुवातीची OR बँक जी शेवटच्या टप्प्यात दुसऱ्या स्तरावर AND केली आहे ठीक आहे तर त्या प्रकरणात तुम्ही पुन्हा दुहेरी पूरक घेत आहात आणि मग आपण डी मॉर्गनचे प्रमेय वापरत आहोत A B C D E F A B C D E F" A B'C D'E F" तरहे एक NOR गेट आहेहे दुसरे NOR गेट आहेहे दुसरे NOR गेट आहेशेवटीतीन इनपुटगेटत्या सर्वांना एकत्र करते आणि आपणास NOR NOR स्तराचे सादरीकरण मिळते तर त्याचप्रमाणे या विशिष्ट उदाहरणासाठीआपल्याकडे एक NOR बँक आहे आणि आणि त्यानंतर दुसरा अंतिम NOR आउटपुट स्तर आहे आणि आपल्याला तोच निकाल मिळू शकेल ठीक आहे तर शेवटीआम्ही फक्त सर्किट स्तराच्या प्राप्तीच्या एका रोचक पैलूची नोंद घेत आहोत वास्तविक इलेक्ट्रॉनिक सर्किट जे आपण वापरत आहोत हे आपल्याला फक्त माहितच आहेती अशी एक संस्था आहे जी काही प्रविष्ट व्होल्टेज घेत आहे आणि काही प्राप्त व्होल्टेज तयार करत आहे म्हणून उदाहरणार्थएक इलेक्ट्रॉनिक सर्किटजे इनपुट म्हणून A आणि B घेतेत्याला इनपुटम्हणून अंकीय इलेक्ट्रॉनिक्स स्विचिंग समाविष्ट आहे तरइनपुट केवळ तर्कशास्त्र आहेकेवळ व्होल्टेज पातळी उच्च किंवा व्होल्टेज पातळी कमी आहे तर ही दोन प्रकरणे तेथे आहेत तर मुळात आपण हे उच्च किंवा कमीजे तुम्ही पाठवत आहात तर हे कमी आहे आणि हे जास्त आहे ठीक आहे आणि संबंधित आउटपुट देखील तयार होते जे एकतर कमी आहे किंवा हे जास्त आहे तरहे देखील समान आहे शक्यता आहेबरोबर आपल्याकडे असलेल्या सर्किटमध्ये ही वैशिष्ट्ये आहेत म्हणून जर इनपुट कमी आणि कमी असेल तर आउटपुट व्होल्टेज देखील कमी असेलइनपुट कमी आहे आणि उच्च आउटपुट व्होल्टेज जास्त आहेउच्च आणि कमीहे आउटपुट व्होल्टेज उच्च आहेआणि उच्च आणि उच्चहे आउटपुट व्होल्टेज उच्चआहे ठीक आहे तरजर आपण उच्च व्होल्टेज १ म्हणून मानले तरबायनरी मूल्य १ आणि कमी व्होल्टेज कारण बायनरी मूल्य ० आहे ठीक आहेतर आपण हे मिळवू शकतो ते या सारणीमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते ० ० कमी कमी ० ० आउटपुट ०आहे कमी उच्च ० १आउटपुट १ आहेवगैरे वगैरे ठीक आहे आणि संबंधित आपणास मिळणारी सत्य सारणी OR प्रक्रियेसाठी आहे OR लॉजिक प्रक्रिया नाही का म्हणून जेव्हा उच्च १ शी संबंधित असेलतेव्हा उच्च व्होल्टेज १ सोबत आणि कमी व्होल्टेज ० शी संबंधित असेलतर आपण म्हणतो की आपण ज्याला अनुसरण करीत आहोत ते धन लॉजिकआहे यापूर्वी आणि भविष्यात देखील आपल्या चर्चेत आपण प्रामुख्याने धन लॉजिक हाताळू ठीक आहेपरंतु आपणास ऋणलॉजिकची नोंद घेणे आवश्यक आहे आणि आपण हे जसा प्रसंग उदभवेल तसे वापरु ठीक आहे तर ऋण लॉजिकमध्ये काय होते हे अगदी त्याच्या अगदी विरुद्ध आहे तर उच्च व्होल्टेज लॉजिक कमी म्हणून मानले जातेआणि कमी व्होल्टेज उच्च व्होल्टेज बायनरी मूल्य ० किंवा लॉजिक चूक म्हणून मानले जाते आणि कमी व्होल्टेजला बायनरी मूल्य १ किंवा सत्य असे मानले जाते ठीक आहे तरअशा परिस्थितीतकमी १ १ बनते ठीक आहेकारण कमी म्हणजे १ आणि कमी हे १ आहे तरकमी उच्च हे १ ० आहे आणि आउटपुट उच्च आहे म्हणजे येथे उच्च व्होल्टेजम्हणजे बायनरी मूल्य ० आहेतर हे ० आहे ठीक आहेतर नंतर ० १ ० ० ० ० आहे तर आपण फक्त या सारणीकडे पाहिले तर ठीक आहेआपण पाहू शकतो की केवळ एक गोष्ट १ १ सुरुवातीला लिहिले गेले आहेत्याचा फारसा फरक पडत नाही सत्य सारणीच्या सर्व संभाव्य संयोगांबद्दल आपण बोलत आहोत कि तुम्ही वरती ० ० लिहिता कि वरती १ १ लिहिता उर्वरित अर्थ आणि महत्त्व समान राहील तर समान इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आपण येथे पहात असलेला समान इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बॉक्स इनपुटवर सादर केलेल्या कमी आणि उच्च व्होल्टेजच्या आधारावर उच्च किंवा कमी व्होल्टेज निर्माण करतोआपणास संबंधित ही मूल्ये मिळतात ठीक आहे तरतेच सर्किट धन OR गेट आणि ऋण गेट आहे ठीक आहे कोणत्याही इतर सर्किटसाठी त्याच प्रकारे आपण पाहू शकता की तेथे एक आंतर जोडणी आहे तेच सर्किट तुम्ही धन OR AND म्हणून विचारात घेऊ शकता NAND आणि NOR गेटऋणलॉजिकच्या अनुषंगाने हे चिन्हांकन हा समज आपल्याजवळ समतुल्य AND OR NOR आणि NAND गेट असू शकतात तर मुळात हीच गोष्ट तुम्हाला मिळेल ठीक आहे तरआपण हे लक्षात ठेवू आणि आपणास आवश्यक असल्यास आपण आपल्या विश्लेषणामध्ये त्याचा वापर करू शकता तरयापासून मग आपण असा निष्कर्ष काढू की संज्ञांचे OR घेऊनऔपचारिक SOP स्वरुप मिळविले जाऊ शकते आणि त्याचे AND घेऊन आपणास त्याचे POS स्वरूप मिळू शकते आणि कमाल संज्ञा आणि किमान संज्ञा सत्य सारणीपासून तसेच बुलियन अभिव्यक्तीच्या बीजगणित हाताळणीद्वारे मिळविता येऊ शकते आणि औपचारिक स्वरूप एका स्वरुपाकडून दुसर्यामध्ये रूपांतरित केले जाऊ शकते आणि २ स्तरीय SOP जाणीव AND OR तसेच NAND NAND द्वारे केली जाऊ शकते आणि SOP जाणीव OR AND तसेच NOR NOR द्वारे केली जाऊ शकते आणि सारखेच हार्डवेअरउच्च आणि कमी व्होल्टेजच्या वैकल्पिक स्पष्टीकरणांसह ऋण तर्क आधारित अनुभूती प्रदान करू शकते